या आकृती वर आपण पुन्हा येऊया तर ही प्रत्यक्षात स्थिर स्थिती त्रुटी वजा 0 0235 Hz बरोबर जर तुम्ही सिम्युलेशन केले असे बोलूया तर हे रि हिट नसलेल्या झोतयंत्रासाठीअशाप्रकारे येईल रि हिट नसलेल्या झोतयंत्रासाठी मी तुम्हाला सांगितले आहे तर हे तुमचे तुम्ही त्याला काय म्हणणार आकृती तुम्ही हा भाग गाळला तर फक्त एकच वेळ स्थिरता तेथे राहील तुम्ही हा भाग वगळून थोडे थांबा फक्त थोडे थांबा हा भाग रि हिट नसलेल्या झोतयंत्रासाठी वगळला पाहिजे मला म्हणायचे आहे हा भाग या प्रकरणात नसला पाहिजे Kr बरोबर 1 तर ते हे याचा अर्थ हा भाग अस्तित्वात नसेल तर फक्त हा भाग अस्तित्वात असेल अशा प्रकरणात हे तुमचे तुम्ही त्याला काय म्हणाल A स्थिती मॅट्रिक जो 3 गुणिले 3 हा भाग तेथें असला पाहिजे तर थेट तुम्ही जोडा हा भाग रि हिट नसलेल्या झोतयंत्रासाठी तेथे नसेल मी तुम्हाला हे रि हिट नसलेल्या झोतयंत्रासाठी सांगितले आहे तर या प्रकरणात प्रतिसाद हे रि हिट टाईप सारखे टोकाची वारंवारता विचलन हे रि हिट नसलेल्या तुलनेत जवळ जवळ जास्त असेल बरोबर परंतु स्थिर स्थिती त्रुटी सारखीच असेल बरोबर कारण R आणि KPयांच्या किमती सारख्याच आहेत दोन्ही प्रकरणात ते री हिट प्रकारात निर्माते सारखेच असतील आपण थोडासा अगदी थोडा वेळ ते पूर्तता करण्यासाठी घेऊ ते अनियंत्रण पद्धत आहे तर तंतोतंत 0 01 असणार नाही मी तुम्हाला सांगितले मी तुमच्याकडे मुद्द्यावर येईल तुम्ही त्याला काय म्हणता अगदी थोडेसे कमी 0 0019 बरोबर त्या कारणामुळे तुमचे हे आणि ते किंचित जास्त वेळ घेतील कारण तुमच्याकडे रि हीट वेळ स्थिरता आहे 10 सेकंद तेथे आहे थोडेसे हळूवार तर डायनामिक कामगिरी ही तुमच्या रि हीट नसलेल्या पेक्षा थोडीशी कमी असो हे काळे हे रि हीट नसलेल्या प्रकारचे परंतु शेवटी हे 0 01 तंतोतंत नसणार MATLAB सिम यू लींक मधून तुम्ही तपासू शकता की हे 0 01 नाही किंचित त्यापेक्षा कमी जे काही तुम्ही सोडवले तर हे अनियंत्रित पद्धत डायनामिक प्रतिसाद अनियंत्रित पद्धतीसाठी u बरोबर0 म्हणजेच अनियंत्रित पद्धतीसाठी चे कार्य वेळ या बाजूला ही वेळ बरोबर आणि ही तुमच्या बाजूला वारंवारता hertz आणि ही निर्मात्यांची ऊर्जा प्रति एकक मेगावॅट तर ही डायनामिक प्रतिसादासाठी सारखीच युक्ती मी तुम्हाला सांकेतिक शब्द कोश लिहायला सांगत नाही किंवा या अभ्यासक्रमाच्या साध्या गोष्टींसाठी फक्त सांकेतिक शब्दकोश लिहिण्याचा प्रश्न नाही हा तुमचा वैयक्तिक उत्साह तुम्ही MATLAB मध्ये पडताळू शकता कारण मी ठासुन विश्वास ठेवतो की प्रत्येकाला आज काल MATLAB सिम यू लींक माहिती आहे सांकेतिक शब्द कोश सुद्धा खूप सहजरीत्या कोणत्याही प्रणालीसाठी लिहिता येतो परंतु समजण्या पलीकडे आहे आणि कोणीही निकाल सांकेतिक शब्दकोश वापरुन आणि MATLAB सिम यू लींक वापरून पडताळू शकतो आणि तुम्हाला दिसेल सर्व निकाल सारखेच आहेत तर पुढे आपण घेउया एक छोटे उदाहरण तुम्हाला फक्त ते उदाहरण समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे तर प्रणालीमध्ये 4 सारखेच 400MVA निर्माता आहेत जे संपूर्ण भार 1016 MW ला आहेत जडत्व स्थिरता H प्रत्येक यंत्रणेची ही 5 सेकंद आणि तुमचा एकूण भार हा1000 MW हे 400 MVA 4 चार सारखेच निर्माते आणि तुमचे जडत्व स्थिरता 5 सेकंद 400 MW प्रत्येक यंत्रणेसाठी भार हा 1 5 टक्क्यांनी 1 टक्का वारंवार तेतील बदलाला बदलत आहे जेव्हा तेथे अचानक भार मध्ये 16 MW घट तर सुरुवातीला संपूर्ण भार 1016MW परंतु तेथे अचानक घट16 MW तर तुम्हाला काय करायचे आहे तुम्हाला प्रणाली आकृती स्थिर H आणि D जे 1600 MVA आहेत त्यासाठी मिळवायची आहे तुम्हाला स्थिर H आणि D साठी प्रणाली आकृती मिळवायची आहे दुसरी गोष्ट अशी येथे वेग गव्हर्नर प्रणाली नाही हे लक्षात घेऊन वारंवारता विचलन ठरवणे जर येथे वेग गव्हर्नर प्रणाली नाही याचा अर्थ Pg बरोबर 0 तुम्हाला घ्यायचे आहे हे तुमच्या लक्षात असले पाहिजे कि जे ते म्हणाले वेग गवर्नर नाही म्हणजेच Pg हा 0 तर जर तुम्ही उपायकडे बघितले की हे कसे बनले तर 4 यंत्रणा 1600MVA H हा प्रत्यक्षात 5 गुणिले बनेल5 हा जडत्व स्थिरता H हा H येथे 5 सेकंद दिलेला आहे5 गुणिले या 4 यंत्रणा4 सारखेच 400 MVA यंत्रणा तर400 गुणिले 4 आणि 1600 MVA तर आपण काय करत आहोत आपण लिहिले आहे कारण असे विचारले जाते की तुम्ही 1600 MVA बेस् वर शोधा तर 1600 MVA ने भाग दिल्यानंतर Heq 540 5 तर हे प्रत्यक्षात H बरोबर 5 सेकंद तर हे जे काही त्या बरोबर आहे 5 ते सारखेच आहे आता तुमची वारंवारता ही दाखवलेली नाही तर तुम्ही विचारा या प्रकरणात आपण बोलूया f0 50 Hz तर आता जर f0 बरोबर 50 Hz D बरोबर PLf आता 1 टक्का वारंवार तेतील बदलासाठी भार 1 5 टक्क्यांनी बदलत आहे हे दिलेले आहे येथे आता भार मध्ये अचानक 16 MW ने घट झालेली आहे 16 MW म्हणजे सुरुवातीला ते1016 होते आता ते 16 MW तर भार आता 1016 वजा 16 तर हा 1000 मेगावॅट त्यामुळे हा भार बदलाच्या 15 टक्के याचा अर्थ हे 1 5 गुणिले1016 वजा तुमचा 16 भागिले 1 टक्का वारंवार येतील बदल 1 गुणिले 50 टक्के नष्ट होतील जर तुम्ही 1 टक्का येथे ठेवले 1 5 टक्के येथे त्याच्या 1 टक्का जरी म्हणजेच 1 भागिले 100 येथे येथेसुद्धा 1 भागिले 100 तर 100 हे प्रत्यक्षात नष्ट होतील तर थेट तुम्ही अशाप्रकारे आपण लिहितो D 1 5116 1 5100050 30 MWHz जर तुम्ही सोडवले आणि या सर्व गोष्टी गुणाकार केल्या तर ते प्रत्यक्षात 30 MW प्रत्येक hertz तर हे खरी एकक कारण हे 30 MW आणि हे hertz आता D बरोबर 30 MW आणि बेस् तिथे 1600 MVA नमूद केलेला आहे म्हणजेच हा अंश 30 MW तुम्हाला हा प्रत्येक एकक मेगावॅट बनवायचा आहे तर याला 1600 ने भाग दिला तर हे D301600pu MWHz D बरोबर 3160 प्रत्येक एकक मेगावॅट प्रत्येक hertz मला वाटते तुम्हाला हे समजले आहे कारण हे वास्तविक एकक प्रत्यक्षात मेगावॅट परंतु बेस 1600 तर या ला 1600 ने भाग दिल्यावर याचाच अर्थ हे मेगावॅट प्रत्येक एकक मेगावॅट बनेल तर ही किंमत D बरोबर 3160 प्रत्येक एकक मेगावॅट प्रत्येक hertz परंतु तुम्ही हे बदलत नाही आहात ही प्रत्येक एकक किंमत ही मूळची किंमत ती hertz म्हणून आपल्याला माहिती आहे की TP प्रत्यक्षात आपल्याला माहिती आहे 2Heq Df0 या प्रकरणात आपल्याला प्रत्यक्षात Heq बरोबर 5 सेकंद सापडले त्यामुळेच H याव्यतिरिक्त आपण लिहीत आहोत TP बरोबर 2Heq Df0 तर Heq बरोबर 5 D बरोबर 3160 f0 50 ठेवल्यावर आपल्याला हे मिळेल TP 2550323sec हे 323 सेकंद होईल तर हा तुमचा वेळ स्थिरता TP विचारले आहे की तुम्ही त्याला काय म्हणाल प्रणालीची आकृती जेव्हा H आणि D आणि फिरत आहेत आकृती ही वेग नसणारी गव्हर्नर प्रणालीची प्रत्यक्षात मी आकृती येथे बनवली आहे इथे बनवेल तर ही वेग नसणारी गव्हर्नर ची प्रणालीत्यामुळे Pg बरोबर 0 हा PL भार वितरण हे वजा आणि हे अधिक परंतु हे 0 वेग नसणारी गव्हर्नर कृती म्हणजेच ते 0 Pg हा 0 आणि आणि हा भाग तुम्हाला माहिती आहे KP 1STP हा F फक्त हा भाग विचारलेला आहे संपूर्ण नाही कारण वेग गव्हर्निंग तेथे नाही तर ही बाजूला आकृती बनवण्याची गरज नाही तुम्हाला समजले असेल ही फक्त एवढीच आहे फक्त एवढेच तर KP बरोबर 1D तर D बरोबर जे काही तुम्हाला मिळाले तर हे 3160 तर KP हे1603 Hzpu Mw बरोबर आणि TP बरोबर 323 सेकंद हा तुमचा D म्हणून D बरोबर 1KP KP हा 1603 Hzpu MW बनेल आणि TP बरोबर 323 सेकंद भार बदल हा कमी झालेला आहे म्हणजेच भार बदल हा नकारात्मक कारण हे उदाहरणात दिलेले आहे हा 1016 MW होता आता तो कमी झालेला आहे 16MW तर फार बदल सकारात्मक म्हणजेच PL हे 16 MW भागिले 1600 MVA तर म्हणजेच 0 01 pu MW भार कमी झालेला आहे आणि चरण बदल भार मध्ये आलेला आहे भार मधील चरण उतार प्रत्येक एकक 0 01 pu MW आणि हे भार बदलाचे लाप्लास रूपांतर PL आणि येथे मी ठेवत आहे S फक्त तुमच्या समजण्यासाठी ते 0 01S कारण हे चरण इनपुट तुम्हाला माहिती आहे जर भार मधील गोंधळ आपण बोलूया Pd आणि हे चरण इनपुट तर हे PdS आणि भार कमी होईल म्हणून वजा चिन्ह तर PL बरोबर 0 01S आकृतीवरून मला म्हणायचे आहे की या कृतीवरून F बरोबर PLKP1STP कारण Pg हा 0 कारण येथे या उदाहरणांमध्ये इथेसुद्धा मी फक्त तुमच्या समजण्यासाठी हे लिहिले आहे हे S तर जर तुम्ही हे ठेवले तर हे F 0 01SKP1STP1S1STP आता तुम्ही हे एक तुम्ही हे असे बनवा तुम्ही त्याला काय म्हणाल दोन भागांमध्ये बरोबर याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे या सर्व गोष्टी तुम्हाला प्रत्येक वेळी माहिती आहे तुमच्या गणितावरून आणि इतर गोष्टींवरून आपण मानू या 1S1STPASB1STP तर तुम्हाला शोधायचे आहे A आणि B यांची ओळख म्हणून आपण लिहीत आहोत आपल्या बाजूला आणि या बाजूला लिहू शकतो मी लिहीत आहे A1STPBSS1STP1S1STP याचा अर्थ ASA𝑇𝑝B1 तर आपण गुणांक यांची तुलना करूया तर या बाजूला जर तुम्ही तुलना केली तर स्थिर गुणांक तर A 1 आणि येथे S साठी गुणांक नाही याचाच अर्थ हा0 आहे हा तुमचा A𝑇𝑝B0 कारण A हा 1 तर 𝑇𝑝B0 कारण A बरोबर 1 तुम्ही ठेवलात A बरोबर येथे 1 तर B 𝑇𝑝 याचा अर्थ हे समीकरण हे 1S1STP 1S 𝑇𝑝1STP त्यामुळेच हे बनवण्यासाठी तुम्हाला माहिती आहे तुम्हाला माहित आहे तुम्ही त्याला काय म्हणाल नियंत्रणा प्रणालीमधील दुसऱ्या क्रमांकाची प्रणाली हे तुम्हाला व्यवस्थित माहिती आहे तर हे अशा प्रकारे याचाच अर्थ माझा F हा बनेल F 0 01KP1S 𝑇𝑝1STP तर अंश आणि हर या दोघांनाही वरील समीकरणातील दुसऱ्या भागाने 𝑇𝑝 ने भाग दिला बरोबर F 0 01KP1S 𝑇𝑝1S1TP नंतर तुम्ही व्यस्त लाप्लास रूपांतर घ्या जर तुम्ही घेतले तुम्हाला माहिती आहे व्यस्त लाप्लास रूपांतर F 0 01KP1 e TP म्हणूनच F 0 01KP 0 01KPe TP परंतु 𝐾𝑝 बरोबर 1D आपल्याला ही किंमत माहिती आहे ती 1603 आणि TP323 तर F 0 01 1603 0 01 1603 e t323 याचा अर्थ त्या समिकरणा वरून तुम्ही काय अंदाज बांधला त्या समिकरणा वरून तुम्हाला असे कळले की स्थिर स्थिती किमतीसाठी स्थिर स्थिती किंमत KP जबाबदार आहे आणि या प्रकरणात ते वेग गव्हर्नर तत्व तर R हा येत नाही कारण P हा 0 होता परंतु KP तेथे होता परंतु जेव्हा क्षणिक प्रतीसाद घेतला तेव्हा TP वर हा प्रभाव आला परंतु स्थिर स्थिती TP वर त्याचा काही परिणाम नाहीKP साठी त्याचा प्रभाव आहे परंतु जर क्षणिक आहे याला तुम्ही काय म्हणाल जेव्हा t हा अगणित कडे जातो म्हणजेच हा भाग नष्ट होतो प्रत्यक्षात हा 0 बनेल तर या प्रकरणात फक्त KP वर प्रभाव दिसेल परंतु इतर सर्व वेळ स्थिरता यांच्यावर काहीही प्रभाव पडणार नाही फक्त जेव्हा क्षणिक असेल तेव्हा हा फरक दिसेल म्हणून हे आपण येथे KP बरोबर 160 भागिले 3 मांडत आहोत TP हा 323 आणि इतर सरलीकरण आपल्याला मिळेल F 1 631 e 3t32 हा तुमचा वारंवार तिचा प्रतिसाद अशाप्रकारे आता स्थिर स्थिती ला म्हणजेच जेव्हा t हा अगणित कडे जातो तर वेळ प्रतिसाद वरून तर t हा अगणित कडे म्हणजेच घातांक भाग हा 0 FSStF1 533Hz त्या कारणामुळे ते सकारात्मक कारण भार हा 16MW ने कमी झाला आहे कारण भार कमी झाल्यामुळे वारंवार ता विचलन हे स्थिर स्थिती त्रुटी सकारात्मक असेल तर 0 533 Hz याचाच अर्थ कार्यरत प्रणालीची वारंवारता ही f बरोबर f0FSS तर ही 50 533 Hz आणि जर तुम्ही हे आलेखात दर्शवले तऱ् हा घातांक आलेख जर तुम्ही हे मांडलेत तर हे असे वळेन यापासून हे इथे तुम्ही त्याला काय म्हणाल स्थिर स्थिती किंमत 0 533 Hz तुम्ही t बरोबर 0 पासून सुरुवात करा जर तुम्ही t बरोबर 0 ठेवले तो F t चा येथे 0 असेल हा इथून सुरू होत आहे आणि इथून घातांक वाढवत शेवटी स्थिर स्थिती ला पोहोचत आहे आणि ही स्थिर स्थिती किंमत 0 533 Hz एवढी तर हा या उदाहरणाचा वारंवारता प्रतिसाद मी अपेक्षा करतो जेव्हा तुम्ही ही दूरचित्रवाणी पहाल मला वाटते तुम्हाला हे समजेल गोष्टी खूप सोप्या आहेत आता नियंत्रण असताना फक्त बघा जर तेथे नियंत्रण असेल आपण t हा अगणित ठेवू शकत नाही किंवा S बरोबर ठेवू शकत नाही येथे आपण सर्व अविभाज्य नियंत्रक प्रमाणित अविभाज्य विचारात घेतलेले आहेत नंतर प्रमाणित अविभाज्य व्युत्पन्न विचारात घेतलेले आहेत परंतु वर्गातील अभ्यासासाठी आपण फक्त KIS घेतले आहे KI हे अविभाज्य मिळकत नेपथ्य आणि आपण हे घेतली आहे तर फक्त अविभाज्य नियंत्रक व आपण घेतले आहे प्रकरणात तुमचा तुम्ही त्याला काय म्हणाल या प्रणालीसाठी जर तुम्ही घेतलात उदाहरणार्थ जर तुम्ही घेतले KIS आपण घेतले आहे की जर KI या प्रकरणात सकारात्मक जर तुम्ही KIS घेतले जर तुम्ही फक्त KIS घेतले तर KI हे नकारात्मक परंतु मी KI मी घेतले आहे नाही तर काय होईल प्रणाली ही अस्थिर बनेल तर त्यामुळेच KIS म्हणजेच KI हे तुम्ही सकारात्मक किंमत घ्या तर या प्रणालीसाठी जर नियंत्रण येथे आहे येथे आपल्याला कुठलीही स्थिर स्थिती आकृती मिळणार नाही कारण येथे जर आपण S बरोबर 0 घेतले परंतु येथे आपण असे घेऊ शकत नाही त्यामुळे आपण शेवटचा किंमत प्रमेय जे नियंत्रण सहित आहे त्याकडे जाऊ तरी ही अविभाज्य नियंत्रण विलग ऊर्जा प्रणाली आणि हा तुमचा तुम्ही त्याला काय म्हणाल स्थिर स्थिती किंमत जेव्हा तुम्ही अविभाज्य नियंत्रण ठेवता तुम्हाला असे आढळेल की स्थिर स्थिती किंमत FSS ही 0 बनेल आपला डेल्टा आणि या नियंत्रणा सहित Pg या वेळेत हे बरोबर PL असेल कारण वारंवारता त्यावेळी वारंवारता त्रुटी नसेल F हे 0 त्यामुळे D गुणिले Fहे तेथे असेल परंतु या प्रकरणात जो काही फरक येत आहे कारण वारंवार तेतील स्थिर स्थिती किंमत परंतु या प्रकरणात जेव्हा FSS हा 0 होईल तरD गुणिले जे काही FSS हा 0 तर हा भाग तेथे येणार नाही कारण नियंत्रणामुळे Pg हा PL होईल तर पाहूया हा थेट किंमत प्रमेय कसा या प्रकरणात प्रथम तुम्ही लिहा हे समीकरण F बरोबर KP1 STP हे माहिती आहे नंतर तुम्ही काय करा हा Pg हा बरोबर मी काय केले आहे एक किंवा दोन चरण पुढे लिहिले आहे परंतु मी तुम्हाला सांगतो हे कसे करायचे

तेथे चरणभार बदल आहे तर आपल्याला थेट किंमत प्रमेय लागू करावा लागेल PL हे PdS होईल हा डेल्टा चरण भार बदल मी तुम्हाला सांगितले वाढण्याचा किंवा कमी होण्याचा प्रश्नच नाहीवाढल्या प्रमाणे तो अधिक आणि कमी झाल्या प्रमाणे तो वजा असेल तर सामान्यतः PL हे PdS चरण भार आपत्ती असेल तर PL आपण वरील साधित केलेल्या समीकरणात ठेवू तर आपल्याला मिळेल SKPRK1S1SKrTrR1STg1STt1STr1STpF Pd KP1STP तुम्हाला हे समीकरण मिळेल बरोबर याचा अर्थ जर तुम्ही हे सोडवले तुम्हाला मिळेल SF KPPd R1STg1STt1STrSSR1STp1STt1STg1STrKPRKtS1SKrTr तर FSSs0sF0 0 तर वारंवारतेचे स्थिर स्थिती त्रुटी 0 असेल तर खूप खूप धन्यवाद मला वाटते तुम्हाला काहीशा मार्गाने करण्यासाठी समजले असेल आणि दोन्ही बाजूला गुणाकार करा तर ही स्थिर स्थिती त्रुटी नियंत्रण प्रणाली वरून तुम्ही हे सर्व अभ्यास केला धन्यवाद पुन्हा येऊ